कोर्स च्या चौथ्या आठवड्यात आपले स्वागत आहे या आठवड्यात मी तुम्हाला विविध मायक्रोकंट्रोलर बोर्डांविषयी माहिती देईन आणि विशेषत मी दोन बोर्डांविषयी चर्चा करेन एक STM बोर्ड आणि दुसरा आर्डिनो बोर्ड आहे आणि मी तुम्हाला हे देखील दर्शविते की आपण या दोन बोर्डांचा वापर करून कसे प्रोग्राम करू शकता इतर डेव्हलोपमेंट बोर्ड आहेत परंतु या अभ्यासक्रमात आम्ही या दोन बोर्ड विचारात घेऊ आणि या दोन बोर्डवर आधारित प्रयोगांवर आपण चर्चा करणार आहोत या व्याख्यानातील अभ्यासाच्या संकल्पना अशा आहेत मी मायक्रोकंट्रोलर बोर्ड सादर करेल मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय हे आम्हाला आधीपासूनच माहित आहे मी दोन बोर्डांवर चर्चा करणार आहे एक STM32F401 बोर्ड आहे आणि दुसरे एक आर्डिनो युनो आहे या अभ्यासक्रमात आपण घेत असलेले सर्व प्रयोग या दोन बोर्डवर आधारित असतील मी मायक्रोकंट्रोलर बोर्ड काय आहे याबद्दल सांगते आम्ही हे मायक्रोकंट्रोलर मेमरी आणि इतर आवश्यक पेरिफेरल IO घटक स्टँडअलोन डेव्हलपमेंट बोर्ड म्हणून परिभाषित करू शकतो ते का वापरले जाते याचा उपयोग एम्बेडेड अप्लिकेशन्सच्या वेगवान विकासासाठी केला जातो आणि हे सामान्यत प्रिंटेड सर्किट बोर्डवर तयार केले जाते ज्यास PCB म्हणतात ज्यात प्रयोगासाठी आवश्यक असलेले सर्व घटक असतात एम्बेडेड अप्लिकेशन्सच्या वेगवान विकासासाठी मायक्रोकंट्रोलर बोर्ड वापरले जातात आजकाल आम्ही बरेच एम्बेडेड अप्लिकेशन्स पाहतो आपण एखाद्या छोट्या उदाहरणाबद्दल विचार करु जसे की धूर शोधणारे यंत्र ते काय आहे ही एक अशी व्यवस्था आहे जी एखाद्या विशिष्ट खोलीत किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये असली तरीही ती धुराचा शोध घेईल अशा परिस्थितीत आपल्याला काय आवश्यक आहे आपल्याला विविध इनपुट आउटपुट डिव्हाइस आवश्यक आहेत विशेषत आपल्याला मायक्रोकंट्रोलर बोर्ड आवश्यक आहे ज्या द्वारे आपण सेन्सरला जोडून खोलीच्या आतील धुराच्या बाबतीत काही अनुरुप मूल्ये वाचेल आणि ते डिजिटल स्वरूपात रुपांतरित करेल आणि मग खोलीच्या आत धूर आहे की नाही हे शोधण्यासाठी आम्ही काही प्रकारचे ऑपरेशन करू त्या शोधाच्या आधारे विविध गोष्टी करता येतील एक गोष्ट म्हणजे बझर चालू ठेवू शकतो आणि जेणेकरून आपण आवाज ऐकू शकु मायक्रोकंट्रोलर बोर्ड इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे की सर्व इनपुट आउटपुट पोर्ट त्याच्या बरोबरच येतात जसे की संपूर्ण सिस्टम बनविण्यासाठी आपण सेन्सर थेट जोडू शकता जसे की भोंगा जोडू शकता जेव्हा आपण एम्बेडेड सिस्टम डेव्हलपमेंटबद्दल बोलतो तेव्हा त्यात दोन प्रमुख घटक असतात एक म्हणजे डेव्हलोपमेंट बोर्ड ते आवश्यक असलेले हार्डवेअर आहे आणि दुसरे इंटिग्रेटेड डेव्हलोपमेंट एन्व्हारमेन्ट आहे आम्ही त्या सॉफ्टवेअरला IDE म्हणतो म्हणून जेव्हा आपण सिस्टम डिझाईन करण्याचा विचार करतो तेव्हा या दोन गोष्टी आवश्यक असतात आम्हाला एक हार्डवेअर आवश्यक आहे जो बोर्ड आहे परंतु आम्ही तो कसा प्रोग्राम करू आम्हाला त्याच्याशी काही सॉफ्टवेअर जोडण्याची आवश्यकता आहे ज्या द्वारे आम्ही ते प्रोग्राम करू शकू आम्ही दोन बोर्डांसाठी वापरत असलेले IDE चे विविध प्रकार काय आहेत हे देखील पाहू आता जेव्हा आपण सिस्टम डिझाईन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही कोणत्या प्रकारचे डेव्हलोपमेंट बोर्ड वापरावे याचा आपण नेहमीच विचार करतो त्या संदर्भात कोणते डेव्हलोपमेंट बोर्ड वापरायचे हे खालील वैशिष्ट्यांनुसार आहे एक बस प्रकार आहे दुसरा प्रोसेसर प्रकार आम्ही कोणत्या प्रकारचे प्रोसेसर वापरत आहोत कोणत्याही डिझाइनसाठी मेमरी आवश्यक असलेल्या महत्वाच्या पॅरामीटरपैकी एक आहे कारण जर तुम्हाला एखादा मोठा प्रोग्राम डंप करायचा असेल आणि तुमच्याकडे मर्यादित मेमरी असेल तर तुम्ही ते कसे कराल याचा विचार करण्याची गरज आहे म्हणून मेमरी हा एक महत्त्वाचा घटक आहे जेव्हा आपण सिस्टम एम्बेड करता तेव्हा पोर्ट ची संख्या आणि त्यांचे प्रकार निश्चित केले पाहिजेत आम्हाला इनपुट आउटपुट पोर्ट आवश्यक आहेत आम्हाला अॅनालॉग पोर्ट्स देखील आवश्यक आहेत त्या विशिष्ट बोर्ड मध्ये आणि ऑपरेटिंग वातावरणात कोणत्या प्रकारची पोर्ट आहेत यावर आपण निर्णय घेण्याची आवश्यकता आहे काही डेव्हलोपमेंट बोर्ड मध्ये आम्ही IDE वापरतो परंतु काही कंपायलर आधीपासूनच ऑनलाइन उपलब्ध आहेत ऑनलाइन कंपायलर वापरण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे आपला कोड डेव्हलोपमेंट बोर्ड मध्ये कंपाइल करण्यासाठी आपल्यास त्या विशिष्ट सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे ही काही सामान्य डेव्हलोपमेंट बोर्ड आहेत आपण एसटीएम STM32F401 न्यूक्लिओ बोर्ड वापरणार आहोत ते ARM Cortex M4 वर आधारित आहे आणि त्याला SRAM 96 KB मिळाला आहे यात 512 KB फ्लॅश मेमरी घड्याळाची गती 84 MHz आहे आणखी एक अतिशय लोकप्रिय बोर्ड आहे आर्डिनो युनो जो Microchip ATmega328P वर आधारित ओपन सोर्स मायक्रोकंट्रोलर बोर्ड आहे ज्यामध्ये SRAM 2KB 32KB फ्लॅश आहे आणि त्याला EEPROM 1 KB देखील मिळाला आहे यात 16 MHz घड्याळ आहे आपणास STM बोर्ड आणि आरडिनो युनोची वैशिष्ट्ये दिसल्यास आपण स्पष्टपणे सांगू शकता की आरडिनो तुलनेत STM जास्त शक्तीशाली आहे त्याला मेमरी 2 KB तुलनेत 96KB फ्लॅशच्या 32 KB च्या तुलनेत 512KB फ्लॅश 16MHz च्या घड्याळाच्या तुलनेत 84 MHz ची घड्याळ गती आहे आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट देखील सांगायला पाहिजे आम्ही दर्शवित असलेले अनु प्रयोग आरडिनो युनो बोर्ड तसेच STM बोर्ड दोन्ही वापरुन करता येतील आम्ही आमच्या प्रयोगासाठी कोणताही एक बोर्ड वापरू शकतो परंतु जेव्हा आपण तयार करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अनुप्रयोगाबद्दल विचार करता ज्यास हायर मेमरी आवश्यक असते अशा परिस्थितीत STM बोर्डला प्राधान्य दिले जाईल आणखी काही शक्तीशाली बोर्ड आहेत त्यातील एक Raspberry Pi 3 model B आहे ज्यामध्ये क्वाड कोर 1 2 GHz Broadcom 64 बिट CPU आहे त्यासह 1GB RAM वायरलेस लॅन ब्लूटूथ इथरनेट आणि यूएसबी wireless LAN Bluetooth Ethernet and USBआहे आपण ते संगणक म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते हे पाहू शकता यात उच्च दर्जाचे वैशिष्ट्ये आहेत जी अत्याधुनिक अनु प्रयोग विकासासाठी वापरली जाऊ शकतात परंतु आम्ही या कोर्समध्ये Raspberry Pi वापरणार नाही आणखी एक मायक्रोकंट्रोलर बोर्ड म्हणजे PIC मायक्रोकंट्रोलर बोर्ड त्याचे मॉडेल 16F877A आहे वैशिष्ट्य असे आहे यात 8 ते 32 KB फ्लॅश मिळाला आहे आणि घड्याळाची गती 10 ते 80 MHz पर्यंत असू शकते म्हणूनच जेव्हा आपण अगदी सोप्या प्रकारच्या अप्लिकेशन्स विकसित करण्याबद्दल विचार करता तेव्हा आपण PIC आधारित मायक्रोकंट्रोलर सिस्टम वापरण्याचा विचार करू शकता मी आधीच सांगितल्या प्रमाणे या कोर्समध्ये आम्ही खालील बोर्ड वापरुन संकल्पना प्रदर्शित करू प्रथम STM32F401 न्यूक्लिओ बोर्ड आहे आणि दुसरे एक आर्डिनो युनो आहे आता इतर बोर्डांसाठी इंटरफेसिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रक्रिया समान असेल आम्ही फक्त STM बोर्ड आणि आर्डिनो युनो बद्दलच चर्चा करणार आहोत जर तुम्हाला इतर कोणत्याही बोर्डात इंटरफेस घ्यायचा असेल तर प्रक्रिया खूप वेगळी असणार नाही आपल्याला मूलभूत प्रक्रिया माहित आहे असे कमीतकमी एक किंवा दोन बोर्ड वापरुन संकल्पना शिकणे महत्वाचे आहे आणि या कोर्स साठी जे सुचवले गेले आहे की आपण कमीत कमी दोन पैकी एक बोर्ड खरेदी करा आणि प्रयोग करा या विशिष्ट कोर्स मधील बरेच प्रयोग आपण शिकणार आहोत आपण यापैकी कमीतकमी एक बोर्ड खरेदी करावा आणि आपण आमच्यासह प्रयोग देखील करु शकता आता मी STM32F401 न्यूक्लियो डेव्हलपमेंट बोर्ड कडे जात आहे आपण वापरत असलेला हा बोर्ड आहे त्याला काही डिजिटल पिन काही अॅनालॉग पिन एक वीज पुरवठा पिन आहे हे यूएसबी कनेक्शन आहे ज्या द्वारे आपण यूएसबी पोर्टद्वारे जोडू शकता हे बोर्ड एसटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स नावाच्या कंपनीने विकसित केले आहे या बोर्ड मध्ये ARM Cortex M4 CPU आहे यात प्रोग्रामिंग करण्यायोग्य फ्लॅश मेमरी 512KB आणि SRAM 96KB आहे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हा यूएसबी कनेक्टर आहे येथे एक USB 2 0 पोर्ट आहे येथून आपल्या कॉम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला या यूएसबीची आवश्यकता आहे आता हे बोर्ड एमबेड सक्षम केले आहे तर आम्ही काय करतो ते म्हणजे आपण mbed org या संकेतस्थळावर जात आहोत मी तुम्हाला त्यासाठी अचूक URL देईन आणि तेथे आम्ही प्रत्यक्षात कोड लिहीतो आणि कोड या बोर्डात टाकतो आणि मग आपण या IO पिन द्वारे किंवा आपण अॅनालॉग पिन द्वारे जोडू शकतो या कोर्समध्ये आम्ही ऑनलाइन एमबेड कंपाईलर वापरले आहे IDE निवडीची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे आपण ARM Keil किंवा GCC आधारित IDE देखील वापरू शकता ही ऑरडिनो बोर्डची आकृती आहे तेथे निळ्या रंगाचे बटण आहे जे युझर बटण आहे हे रीसेट बटण आहे जे डिव्हाइस रीसेट करण्यासाठी वापरले जाईल हे ए टू मिनी बी कनेक्टर connector आहे आणि एक लाल हिरवा LED आहे जेव्हा आपण या USB द्वारे कोड डंप कराल तेव्हा आपल्याला दिसेल की हे लाल हिरवे LED चमकत जाईल हे ऑरडिनो कनेक्टर आहेत आणि इतर बरेच पोर्ट आहेत आपण ही पोर्ट पाहू शकता हे पोर्ट मुळात आम्ही वापरू शकणारे सिग्नल कनेक्टर आहेत आपण पाहू शकता की या कनेक्टर्स शिवाय इतर बरेच कनेक्टर वापरले जाऊ शकतात परंतु आमच्या प्रयोगात आम्ही मुख्यतः हे ऑरडिनो कनेक्टर वापरलेले आहेत आपल्याला माहित आहे की तेथे बरेच डिजिटल IO पोर्ट आहेत तेथे PWM किंवा पल्स विड्थ मॉड्युलेशन सक्षम पोर्ट देखील आहेत आणि तेथे अॅनालॉग इनपुट पोर्ट देखील आहेत डिजिटल IO पोर्ट लाइन देखील इंटररप्ट इनपुट म्हणून वापरल्या जाऊ शकतात यावर आपण आधीच चर्चा केली आहे मी तुम्हाला एक USB कनेक्टर आधीच दर्शविला आहे ज्याद्वारे तुम्हाला एकतर डेस्कटॉप किंवा लॅपटॉपशी कनेक्ट करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तिथे असलेली id उघडावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला प्रोग्राम लिहावा लागेल एकदा आपण आवश्यक असलेल्या ड्राइव्हर लायब्ररीचा वापर करून C मध्ये प्रोग्राम लिहिल्या नंतर आपण कोड कंपाइल करण्यासाठी ऑनलाइन कंपाईलर वापरू शकता एकदा आपण हा कोड कंपाईल व डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तो कोड डाउनलोड फोल्डर मध्ये आढळू शकेल आणि नंतर आपण त्या कोड ची कॉपी करू शकता आणि त्यास डिव्हाइसमध्ये ठेवू शकता मी तुम्हाला नुकतीच सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष करून दाखवेन आपण हा STM बोर्ड वापरताना आपण खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत चला आता आपण आर्डिनो युनो डेव्हलोपमेंट बोर्ड कडे जाऊया हा आर्डिनो यूनो डेव्हलोपमेंट बोर्ड आहे आपण पाहू शकता की हे डिजिटल आणि PWM पोर्ट आहेत हे अॅनालॉग पोर्ट आहेत हे विद्युत पुरवठा आहे ही मायक्रोकंट्रोलर चिप आहे आपण त्यास उर्जा देण्यासाठी USB कनेक्टर वापरू शकता किंवा आपण ते पॉवर करण्यासाठी 9V ची बॅटरी देखील वापरू शकता आर्डिनो युनो डेव्हलोपमेंट बोर्ड ATmega 328 मायक्रोकंट्रोलरवर आधारित आहे तेथे 14 डिजिटल इनपुट आउटपुट पिन आहेत यापैकी प्रत्येक पिन इनपुट पिन म्हणून वापरण्यासाठी प्रोग्राम केला जाऊ शकते किंवा तो आउटपुट पिन साठी वापरला जाऊ शकते आणि तेथे 6 अॅनालॉग इनपुट पिन आहेत त्यामध्ये 32KB फ्लॅश मेमरी आहे ती 2KB SRAM आहे त्याला 1 KB EEPROM मिळाला आहे आणि घड्याळाची गती 16 MHz आहे या आर्डिनो युनो बोर्ड ची ही काही वैशिष्ट्ये आहेत मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे हे यूएसबी पोर्ट आहे ज्या द्वारे आपण कॉम्पुटरच्या यूएसबी पोर्टशी जोडू शकता हा आपण वापरत असलेल्या मायक्रोकंट्रोलर आहे हे अॅनालॉग पिनचे संच आहेत हे विद्युत पुरवठ्या साठी आहेत आणि जर आपण हे पाहिले की ही डिजिटल पिनस आहेत परंतु काही डिजिटल पिनस PWM देखील आहेत PWM म्हणजे काय या कोर्सेमध्य आपण शिकू आपण एक डीसी पॉवर जॅक देखील पाहू शकता ज्या द्वारे आपण या संपूर्ण बोर्डला विद्युत पुरवठा देऊ शकता मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की तेथे आणखी काही डेव्हलोपमेंट बोर्ड आहेत त्यातील एक Raspberry Pi 3 मॉडेल आहे जे अधिक परिष्कृत आहे त्याला दोन यूएसबी पोर्ट्स आहेत हे नेटवर्कसाठी आहे हे ऑडिओ आणि व्हिडिओसाठी आहेत यात HDMI पोर्ट देखील आहे तेथे एक मायक्रो यूएसबी पॉवर पॉईंट आहे हे प्रदर्शन पोर्ट आहे आपण या मागील बाजूस एक मायक्रो एसडी देखील ठेवू शकता हे ब्लूटूथ सक्षम देखील आहे आणि हे CPU मेमरी आणि हे पिन आहेत जे पोर्ट्स म्हणून वापरले जाऊ शकतात PIC बोर्ड मध्ये सामान्यत या पिन असतात आणि ही काही वैशिष्ट्ये आहेत हे port Aआहे port A हे पिन क्रमांक 2 ते पिन क्रमांक 7 पर्यंत आहे पिन नंबर 8 ते 10 पिन E मधील आहे प्रत्येक पिनला विशिष्ट कार्यक्षमता मिळाली आहे PIC 16F877A मायक्रोकंट्रोलर दर्शविणारा हा नमुना आकृती आहे जो सामान्यत तो कसा दिसतो हे दर्शवतो हे पिन आहेत ज्याद्वारे आपण जोडू शकता आणि आपण प्रोग्रामिंग देखील करू शकता यासह आपण या व्याख्यानमालेच्या शेवटी आलो आहोत आणि आम्ही दोन महत्त्वपूर्ण बोर्ड विषयी चर्चा केली आहे एक एसटीएम बोर्ड आहे तर दुसरे आर्डिनो युनो आहे परंतु आम्ही आपल्याला इतर बोर्ड कसे दिसतात ते देखील थोडक्यात बघितले यानंतर च्या आठवड्यात मी अधिक तपशीलात STM बोर्डावर लक्ष केंद्रित करेन धन्यवाद